मेथड ऑफ इमेजेस I पॉईंट चार्ज इन फ्रंट ऑफ ग्राउंड मेटालिक प्लेन I मागील लेक्चरमध्ये आपण लाप्लास आणि पोयसन इक्वेशनस Laplace's and Poisson's equations बद्दल चर्चा करत असताना आपण खूप काही गोष्टी बघितल्या पण मुख्यत्वे आपण काय बघितले की दिलेल्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन साठी आणि दिलेल्या बाउंड्री कंडीशन साठी पोयसन इक्वेशनचे आपल्याला युनिक सोल्युशन मिळते याचा अर्थ काय की जर माझ्याकडे काही तरी असेल ज्याच्या मधून मी या सोल्युशन कडे बघू शकतो किंवा माझ्याकडे एखादे कॉम्प्युटर आहे ज्याच्या वरून मी हे सोल्युशन बघु शकतो जर मला एखादी बाउंड्री दिली आणि बाहेर काही चार्जेस दिले तर व्हॉल्युम हा बाहेरून असेल आणि चार्जेस जर आत मध्ये असतील तर व्हॉल्युम हा आत मध्ये असेल बाउंड्री वरती पोटेन्शियल हे नमूद केलेले असेल या ठिकाणी बाउंड्री वरती पोटेन्शियल हे नमूद केलेले असेल आणि चार्जेस हे बाहेरून असतील जर कोणत्या तरी पद्धतीने मी याचे सोल्युशन काढले मी येथे अशा सोल्युशनचा विचार करू शकतो ज्याद्वारे बाउंड्री कंडिशन आणि पोयसन इक्वेशन Poisson's equation चे समाधान होईल नंतर मी हे सोल्युशन शोधून काढू शकतो येथे कोणतेही दुसरे सोल्युशन नसेल मी याला पुन्हा एकदा सांगतो जर मी कोणत्यातरी पद्धतीद्वारे सोल्युशन काढले आणि नंतर कोणीतरी येऊन मला सांगितले की हे अशा पद्धतीने देखील होऊ शकते किंवा कॉम्प्युटर द्वारे तुम्हाला त्याचे सोल्युशन मिळू शकते जे बाउंड्री कंडिशन आणि पोयसन इक्वेशन या दोन्हींचे समाधान करते तर ते सोल्युशन हे युनिक सोल्युशन असेल तेथे दुसरे कोणतेही सोल्युशन नसेल हेच आपण मेथड ऑफ इमेजेस मध्ये काही विशिष्ट ठिकाणचे पोटेन्शियल काढण्यासाठी वापरतो आणि मी या लेक्चर मध्ये याचे दोन उदाहरण घेणार आहे पहिले उदाहरण म्हणजे एक चार्ज ज्याला ग्राउंड केलेले आहे याचा अर्थ काय की तेथे पोटेन्शियल 0 असेल एक मेटालिक प्लेन जे इन्फिनिटी पर्यंत असेल मी आता येथे याला विस्तृत करून सांगतो माझ्याकडे एक प्लेन आहे ज्याला ग्राउंड केले आहे याचा अर्थ त्याच्यावरती पोटेन्शिअल शून्य असेल आणि त्याच्यासमोर जर मी एखादा चार्ज ठेवला q काही अंतरावर ती आपण त्याला Z0 असे म्हणूयात तर येथे सगळीकडे पोटेन्शिअल काय असेल इथे लक्षात घ्या की हे ग्राउंड केलेले आहे आणि ही रेषा ही एक बाउंड्री तयार करते आणि या सगळ्या जागेवरती इन्फिनिटी पर्यंत मी याला इन्फिनिटी करतो हे इन्फिनिटी पर्यंत त्याच्यावरती पोटेन्शियल 0 असेल तर मी येथे संपूर्ण बाउंड्री साठी पोटेन्शिअल नमूद केलेले आहे मला आता हे जाणून घ्यायचे आहे की V x y z वरती पोटेन्शिअल काय असेल हा रंग ठीक नाहीये मी दुसऱ्या रंगाने हे x y z लिहितो मी आधीच हे z0 तिकडे लिहिलेले आहे तर मी येथे असे गृहीत धरत आहे की हि दिशा z आहे जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी बद्दल आणखी चांगल्या पद्धतीने कल्पना करता येईल मी याला पारंपारिक पद्धतीने येथे मांडतो येथे बाउंड्री आहे येथे z अॅक्सिस आहे इथे चार्ज q z0 एवढ्या अंतरावर आहे आणि मला V x y z हे पोटेन्शियल मोजायचे आहे या व्हॉल्युम मध्ये या व्हॉल्युमला मी वेगळ्या रंगाने दाखवतो कारण की ही या व्हॉल्युमची बाउंड्री दाखवते आता या व्हॉल्युम मध्ये पोयसन इक्वेशन Poisson's equation असेल डेल स्क्वेअर V बरोबर वजा rho भागिले Epsilon 0 आठवून बघा की दिलेल्या पॉईंट चार्ज साठी rho काय असते हे q च्या डेल्टा फंक्शन ने दिले जाते डेल्टा r वजा z0 z भागिले Epsilon 0 आणि z बरोबर 0 साठी V हे 0 असेल हे z बरोबर 0 आहे आणि बाहेर सगळीकडे आणि r बरोबर इन्फिनिटी साठी देखील आहे मला याचे उत्तर शोधायचे आहे याचा एक मार्ग असा की पोयसन इक्वेशन Poisson's equation द्वारे आपण त्याला सोडवू शकतो दुसरा पर्याय म्हणजे मी चार्ज कॉन्फिगरेशन शोधू शकतो जेणेकरून बाउंड्री कंडीशनसचे समाधान होईल जर मी असे करू शकलो तर मी माझे उत्तर शोधू शकतो हेच उत्तर आणि हीच युक्ती मी मेथड ऑफ इमेजेस साठी वापरणार आहे 2V 0 qδ0 आता काही मुद्द्यांबद्दल मी बोलतो एक म्हणजे हे पोटेन्शियल मी x y प्लेन मध्ये आहे याच्यावरती अवलंबून नसेल म्हणून याला सिलेंड्रिकल सिमेट्री असेल म्हणजेच हे अवलंबून असेल अंतर x वर्ग अधिक y वर्ग हे x वर्ग शी प्रमाणात असेल पण ते x वर्ग अधिक y वर्ग सोबत प्रमाणात नसेल पण फक्त त्याच्या वरती अवलंबून असेल आणि त्यावरून नक्कीच असे सांगता येईल की ते z0 वरती देखील अवलंबून असेल आता तुम्ही पुन्हा या प्लेन कडे बघा आता काही वेळानंतर मी तुम्हाला मेथड ऑफ इमेजेस काय असते हे सांगणार आहे येथे चार्ज q आहे आणि मला बाउंड्रीचे पोटेन्शियल 0 हवे आहे आता त्याच्याकडे बघा मी जर या प्लेनच्या पाठीमागील चार्जचा विचार केला जो वजा q असेल आणि समान अंतरावरच असेल तर q मला बाउंड्री चे पोटेन्शिअल देईल जे असेल 1 भागिले 4 pi Epsilon 0 q भागिले वर्गमूळ x वर्ग अधिक y वर्ग कारण की चार्ज हा x आणि y बरोबर 0 वरती आहे अधिक z वजा z0 वर्ग हे z बरोबर 0 वरती आहे q 14π0qx2y2z z02।zz0 कारण की येथे बाउंड्री जिथे z बरोबर 0 आहे आणि वजा q मला पोटेन्शियल देते 1 भागिले 4 pi Epsilon 0 वजा q भागिले वर्गमूळ x वर्ग अधिक y वर्ग अधिक z अधिक वजा z0 वर्ग हे z बरोबर 0 वरती असेल तर येथे जरी हे दोन वेगवेगळे पोटेन्शिअल देत असतील दोन वेगवेगळ्या पॉईंट वरती पण ते z बरोबर 0 वरतीच असेल हे दोन्ही पोटेन्शियल समान आहेत फक्त त्यांचे चिन्ह विरुद्ध आहे आणि म्हणून ते आपल्याला ताबडतोब सांगते की z बरोबर 0 साठी V हे 0 असते q 14π0qx2y2zz02।zz0 जर z बरोबर 0 वरती V बरोबर 0 आहे तर याचा अर्थ असा की दोन चार्जेस अधिक q आणि वजा q हे मला लागणारी बाउंड्री कंडिशन्स देत आहेत नक्कीच याच्या पासून खूप दूर जेव्हा r हे इन्फिनिटी असेल तेव्हा हे दोन चार्जेस मला 0 पोटेन्शियल देतील म्हणजेच r बरोबर इन्फिनिटी या परिस्थितीचे येथे समाधान होते याच्यातील सुंदरता अशी की z बरोबर 0 असताना देखील येथे बाउंड्री कंडिशन चे समाधान होत आहे म्हणून मी जर वरच्या भागाकडे पाहिले जेथे चार्जला वगळलेले आहे त्या वरच्या भागामध्ये पोयसन इक्वेशन Poisson's equation हे डेल स्क्वेअर V बरोबर वजा q डेल्टा फंक्शन भागिले Epsilon 0 असेल म्हणून वरच्या भागासाठी पोटेन्शियल जे या दोनचे एकत्रीकरण आहे ते पोयसन इक्वेशन Poisson's equation चे समाधान करते आणि हे फक्त वरील भागासाठी समाधान करत आहे म्हणून ते दोन्ही सोबत मला समान बाउंड्री कंडीशन देतात याचा अर्थ जर वरच्या भागांमध्ये मी पोटेन्शियल लिहिले आपण येथे अधिक q घेऊया वजा q इकडे घेऊया वरील भागामध्ये जर मी पोटेन्शियल Vx y z हे q मुळे असलेले पोटेन्शियल अधिक वजा q मुळे असलेले पोटेन्शियल नंतर डेल स्क्वेअर V बरोबर डेल स्क्वेअर V q अधिक डेल स्क्वेअर V वजा q पण वरच्या भागासाठी हे 0 आहे कारण की येथे या रिजन मध्ये डेल्टा फंक्शन मला 0 देत आहे येथे पोयसन इक्वेशन Poisson's equation डेल स्क्वेअर Vq Vz समाधान होत आहे आणि ते बाउंड्री कंडिशनचे देखील समाधान करत आहे म्हणून Vq अधिक V वजा q सोबत योग्य पोयसन इक्वेशनचे Poisson's equation समाधान करतात तसेच बाउंड्री कंडिशनचे देखील समाधान करतात याचा अर्थ असा की हे उत्तर आहे जे दोन्हीचे समाधान करते आणि म्हणून हे उत्तर युनिकनेस थेरम नुसार असेल VxyzVqV q 2V2Vq2V q तर आपल्याला जे काही उत्तर मिळाले आहे त्याचा अर्थ असा की धातूच्या ग्राउंड केलेल्या भागाच्या समोरील चार्ज जर मी एक वजा चार्ज येथे ठेवला आणि या भागामधील पोटेन्शियल असे लिहिले की समेशण V जे अधिक q मुळे असेल अधिक V जे वजा q मुळे असेल आणि हे असेल याचे उत्तर आणि हीच मेथड ऑफ इमेजेस मागील कल्पना आहे येथे तुम्हाला एखादा चार्ज इथे कुठेतरी ठेवून त्याचे उत्तर शोधायचे आहे आणि म्हणून मी पोटेन्शियल असे लिहू शकतो की V x y z बरोबर 1 भागिले 4 pi Epsilon 0 q हे दोन्हीकडे समान असेल मी या q ला बाहेर देखील लिहू शकतो 1 भागिले x वर्ग अधिक y वर्ग अधिक z वजा z0 वर्गमूळ आणि हे 1 भागिले वर्गमूळ x वर्ग अधिक y वर्ग अधिक z अधिक z0 सगळ्यांचा वर्ग हे असेल पोटेन्शियल जर एकदा का मी पोटेन्शियल काढले तर नंतर बाकीचे सगळे काढता येईल जर मला इलेक्ट्रिक फिल्ड Ex y z शोधायचे असतील तर ती असेल वजा ग्रेडियंट ऑफ V जर मला या पृष्ठभागावरील चार्ज शोधायचा असेल तर मी येथे इलेक्ट्रिक फिल्ड शोधेल आणि नंतर गॉस च्या नियमानुसार Gauss's law पृष्ठभागावरील चार्ज शोधू शकेल Vxyzq4π01x2y2z z02 1x2y2zz02 E V तर आता आपण हे करून बघूया आपण धातूच्या पृष्ठभागावरील चार्ज मोजूयात तर आपल्याला येथे काय करायचे आहे आपण येथे V शोधणार आहोत जो आहे x y z बरोबर q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग अधिक z वजा z0 वर्ग वजा 1 भागिले x वर्ग अधिक y वर्ग अधिक z अधिक z0 वर्ग नंतर आता इलेक्ट्रिक फिल्ड किंवा याला आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडूयात कारण हे आहे x वर्ग अधिक y वर्ग यांचे एकत्रीकरण जे की सिलेंड्रिकल कॉर्डिनेटस वापरत आहे मी हे s चा वर्ग असे लिहू शकतो म्हणून मी याला q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले वर्गमुळात s चा वर्ग अधिक z वजा z0 वर्ग वजा 1 भागिले वर्गमुळात S चा वर्ग अधिक z अधिक z अधिक z0 वर्ग इलेक्ट्रिक फिल्ड E x y z असेल आपण येथे फक्त त्याचा z कंपोनंट शोधूयात तुम्हाला एका मिनिटातच कळेल की मी हे असे का करत आहे z कंपोनंट असेल वजा dV भागिले dz बरोबर q भागिले 4 pi Epsilon 0 हे मला वजा 12 गुणिले वजा चिन्ह सोबत 2z वजा z0 भागिले s वर्ग अधिक z वजा z 0 वर्ग यांचा 32 घात वजा वजा अधिक ½ z अधिक z0 वर्ग यांचा 32 घात हे 2 येथे निघून जातील Vxyzq4π01x2y2z z02 1x2y2zz02q4π01s2z z02 1s2zz02 Ezxyz ∂V∂z q4π0 122z z0s2z z0232122zz0s2z z0232 मी येथे हे वजा चिन्ह काढून टाकू शकतो हे वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह इथे ठेवा शेवटी मला मिळेल Ez बरोबर q भागिले 4 pi Epsilon 0 z वजा z0 भागिले s वर्ग अधिक z वजा z0 यांचा वर्ग या सगळ्यांचा 32 घात वजा z अधिक z0 भागिले s वर्ग अधिक z अधिक z0 वर्ग यांचा 32 घात मी इथे हे Ez का बरं मोजत आहे तर चार्ज साठी हीच एक गरजेची गोष्ट आहे Ezq4π0z z0s2z z0232 zz0s2z z0232 कारण की हा इक्विपोटेन्शियल पृष्ठभाग आहे म्हणून हा ग्रेडियंट येथे लंब असेल आणि त्यामुळे या पृष्ठभागाजवळ या फिल्डला फक्त z कंपोनंट असेल आता आपण बघूयात की येथे चार्ज डेन्सिटी काय आहे जर मी येथे एखादा छोटासा बॉक्स घेतला तर येथे एरिया इंटिग्रल या बॉक्सचा एरिया हा या बाजूने जात आहे कारण की हे एक धातूचे आहे आत मध्ये फिल्ड ही 0 असेल आणि ह्या बाजूला हा एरिया या फिल्डला लंब असेल आणि म्हणून याची तिथे काही योगदान नसेल तर मला मिळेल E डॉट ds बरोबर Ez गुणिले हा छोटा एरिया आपण डेल्टा a असे म्हणूयात आणि हे बरोबर असेल आत मध्ये असलेल्या चार्ज सिग्मा डेल्टा a भागिले Epsilon 0 आणि म्हणून सिग्मा बरोबर असेल Epsilon 0 Ez जेव्हा z बरोबर 0 असेल आपण याला इकडे ठेवल्यास आपल्याला s एवढ्या अंतरावर सिग्मा मिळेल किंवा Z0 वरती चार्ज साठी xy बरोबर Epsilon 0 गुणिले हे z बरोबर 0 असताना म्हणून q भागिले 4 pi Epsilon 0 गुणिले तुम्ही याला सहजतेने मोजू शकता हे येईल वजा 2 z0 भागिले s वर्ग अधिक z0 वर्ग यांचा 32 घात हे Epsilon 0 येथून निघून जाईल आणि मला येथे 2 pi मिळेल आणि म्हणून तुम्ही हा पृष्ठभागावरील चार्ज बघू शकता जो आहे सिग्मा S बरोबर वजा q भागिले 2 pi z0 भागिले s वर्ग अधिक z0 वर्ग यांचा 32 घात जेव्हा तुम्ही चार्ज च्या जागेपासून दूर जाता हे अंतर s आहे तेव्हा हे खाली जायला सुरूवात होते म्हणून येथे चार्ज डेन्सिटी कमी होत जाते